सर्वांना नमस्कार आज आपण ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिकबद्दल अधिक चर्चा करू आणि आपण TTL हस्तांतरण वैशिष्ट्ये आणि भिन्न कार्यकारी मापदंड TTL उघडा कलेक्टरसंरचना ते कसे वापरले जाते TTL ट्रिस्टेटआणि स्कॉटकीTTL पूर्ण करू शेवटच्या वर्गात आपली ओळख TTL शी झालीआणि तिथे आपण हे सांगून शेवट केला कि फेज स्प्लिटर हा फेज स्प्लिटर आहे आपण पाहिले कि जेव्हा आपण TTL बद्दल बोलतो जेव्हा आपण TTL क्रियाशीलतेबद्दल बोलतो आणि जेव्हा टोटेम पोल आउटपुट बद्दल बोलतोतो महत्वाचा आहे तरहे काय आहेअशा प्रकारे आपण शेवटच्या वर्गात थांबलो आणि या वर्गात आपण त्याबद्दल अधिक विस्तृतपणे सांगू तर हा फेज स्प्लिटरआहे आणि आपण हे सुद्धा नमूद केले की हा रेजीस्टन्स ० केला जाऊ शकत नाही तर हे शेवटच्या वर्गात होतेआपण त्याची नोंद घेतली तर या विशिष्ट गोष्टीत आपण उलट्या वैशिष्ट्यांकडे पाहतोही उलटी वैशिष्ट्ये आहेत तेथे ४ भिन्न क्षेत्रआहेत ठीक आहे तर आपण त्या प्रत्येकाची एकापाठोपाठ एक चर्चा करू आणि जेव्हा आपणज्यापासून सुरुवात करतो ते प्रकरण म्हणजे जेव्हा प्रविष्ट व्होल्टेज ० असेलठीक आहे तर Vi हे ० आहे VB४मध्ये फरक आहेहे विशिष्ट व्होल्टेज हे VB४आहे ज्याबद्दल आपण नंतर थोड्या वेळाने चर्चा करू तर हे आपले VB VB४ आहे ठीक आहे तर जेव्हा येथे ० आहे काय होत आहे विद्युतधारा या दिशेने जात आहे विद्युतधारा या दिशेने जात आहे बरोबर आणि हा ट्रान्झिस्टर बेस विद्युतधारा खूपच लहान आहे कलेक्टर विद्युतधारा देखील त्यानुसार लहान आहे तरया ट्रान्झिस्टरकडे IE अधिक असेल ठीक आहे तर ते दृढतेने संपृक्ततेमध्ये असेल बरोबर आणि जेव्हा ते संपृक्ततेमध्ये असते विद्युतधारा या दिशेने जात आहेम्हणून हा ट्रान्झिस्टर चालू करण्यास पुरेसी विद्युतधारा मिळत नाही म्हणून हा T४ बंद आहेकट ऑफ मध्ये आहे आणि जेव्हा T४ बंद असेल तेव्हा यामधून कोणतीही विद्युतधारा वाहात नाही म्हणूनहा T3सुद्धा कट ऑफ मध्ये आहे तर या दोन गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकता T१अर्थातच संपृक्ततेमध्ये आहे त्यावेळी T२चे काय होते त्या वेळी T२चालू आहेआणि या T२मधून वाहणारी विद्युतधारा अर्थातच भारावरतीअवलंबून आहे कारण T3बंद आहे येथे पूर्वी जी पण विद्युतधारा वाहत आहे ते भार विद्युतधारेवरती अवलंबून आहे ठीक आहे ठराविक भारासाठीयेथे असणारी विद्युतधारा ही बेसविद्युतधारा आहे जी माफक प्रमाणात लहान आहे तर IB आणि RC4हा ड्रॉप छोटा आहे तर त्यानुसार आउटपुट व्होल्टेज या डायोडवरचा ड्रॉप असेल आणि या ट्रान्झिस्टर वरचा बेस इमीटर जंक्शनवरचा ड्रॉप आहेबरोबर IRc4 IB2 नगण्य V0 ५ - २x ० ७ ३ ६V जर अधिक भार V0 ५ - २x० ७५ ३ ५V A T4 VBE4 वरती चालू ० ६५ V Vi ० ६५ - VCE1 ० ५५V तर सामान्यत ते ५ वजा २ गुणिले ० ७ ३ ६ व्होल्टपर्यंत असते मोठ्या प्रमाणातील विद्युतधारेसाठीजर ती भारानेकाढली असेल तर ते दोघेही संपृक्ततेत जाऊ शकतात तर त्यावेळी हे दोन ड्रॉप ० ७५ व्होल्ट किंवा जास्त असतील या विशिष्ट चर्चेत चर्चेच्या या भागातआपण विचार करतो की ट्रांझिस्टर जेव्हा तो नुकताच चालू व्हायला सुरुवात होते तेव्हा बेस इमिटर जंक्शन व्होल्टेज ० ६५ व्होल्ट असते ठीक आहेतर या ट्रान्झिस्टर इन्व्हर्टर वैशिष्ट्यांच्या अंदाजे गणनासाठी आपण या बेस इमिटर व्होल्टेजेस कडे अशा प्रकारे पाहतो ठीक आहे तर या विशिष्ट बाबतीतजेव्हा भार जोडलेला असेल आणि जो मोठ्या प्रमाणात विद्युतधारा खेचत असेलआपल्याकडे ५ वजा २ गुणिले ० ७५ ३ ५ व्होल्ट आउटपुटवरती उपलब्ध असेल तर त्यानुसारयेथे हस्तांतरण वैशिष्ट्यात ० व्होल्टवर हा ३ ५ व्होल्टचा बिंदू शोधा स्पष्ट आहे ठीक आहे आता जसे इनपुट व्होल्टेज वाढले आहे ठीक आहे तर हळू हळू विद्युतधारा या दिशेने परिवर्तित होईल ठीक आहे आता जेव्हा या विशिष्ट बिंदूवर VB4 0 65 व्होल्ट असेलठीक आहे तर मग काय होईल हा T4 चालू होईलहा बेस इमिटर जंक्शन चालू होईलबेस इमिटर चालू आहे हेच आम्ही विचारात घेतले आहे ठीक आहे तर त्या वेळी ० ६५ व्होल्ट आहे आणि हा कलेक्टर संतृप्ति ड्रॉप आहे जो 0 १ व्होल्ट आहे तर Vi च्या ० ५ व्होल्टवर जे आपल्याला दिसते की T ४नुकतेच चालू होते तर येथे हा एक मोठा बिंदू A आहे जो आपण वैशिष्ट्यांमधे पाहतो स्पष्ट ठीक आहे तर आता आपण विभाग II मध्ये जाऊ तरहा विभाग II आहे तर विभाग II मध्ये काय झाले आहे T4सक्रिय झाले आहे ठीक आहेतर विद्युतधारा यामधून वाहू लागते त्यामुळे IE४ आणि Re हे ड्रॉपतिथे आहेत ठीक आहेपरंतु हा ड्रॉप हा T3चालू करण्यासाठी पुरेसा नाहीतो अजूनही ० ६५व्होल्टपेक्षा कमी आहे ठीक आहे तर त्या वेळी काय होईल फक्त हे चालू असेल आणि T ३ नंतर कट ऑफ होईल जे म्हणजे येथे विभाग दोन आहे ठीक आहे आणि त्या वेळी अर्थातचहे प्रवाहित होणे चालू झाल्यामुळे हा ड्रॉप अजिबात नगण्य नाही हे IRc Rc४ वरचा हा ड्रॉप अजिबात नगण्य नाही ठीक आहे IRC4 ≈ IC4 NOT नगण्य AV४ Rc४ Re १ ४ AV२ १ इमीटर अनुगामी B T ३ चालू होईल Vi ० ७ ० ६५- ० १ Vo ३ ५ - १ ४x ० ६५ १ २ ६V तर त्या वेळीजर आपण या T४वरच्या व्होल्टेज गेन वरच्या गेनकडे पाहिले ठीक आहे तरआपल्या मूलभूत ट्रान्झिस्टर प्रवर्धकाच्या तत्त्वानुसार गेन ही वजा Rc४ गुणिले Re आहे ही ती गेनआहे जी आपण यासारख्या संरचनेमध्ये पाहणार आहोत हे ठीक आहे आणि गेन जिची आपण गणना करू शकतो हे १ ४ किलो ओहम आहे आणि हे १ किलो ओहम आहे ठीक आहे म्हणूनचआपण हे या वाढत्या प्रमाणात वाढत ठेवल्यामुळे हा विशिष्ट ट्रान्झिस्टरवजा १ ४ गेनदेईल जे तुम्ही पाहता हा उतार ज्याने ते कमी होत आहे किती काळ ते कमी होईल यासारखे जोपर्यंत ते कार्यरत राहील ते केव्हा कार्यरत राहील जेव्हा हे व्होल्टेज ० ६५ व्होल्ट असेल आदिक वजा जेव्हा हे ० ६५ व्होल्ट असेल तर येथे किती विद्युतधारा वाहते तर ० ६५ व्होल्ट भागिले १ किलो ओहमबरोबर तरही विद्युतधारा आहे आणि ती गुणिले १ ४ हे ते व्होल्टेज आहे जे त्यावेळी याच्यावरचा ड्रॉप असेलजेव्हा ते नुकतेच कार्यरत होईल आणि त्यावेळीप्राप्त व्होल्टेज हे ५ व्होल्ट वजा ० ७५ वजा हा विशिष्ट ड्रॉपतर ३ ५ वजा हा ड्रॉपतर ते २ ६ व्होल्ट आहे म्हणून जेव्हा हे चालू व्हायला नुकतीच सुरूवात होते चालू होतेत्यावेळी हा बिंदू आहे जो B ने गाठला आहेते तुमचे २ ६ व्होल्ट आहे आणि त्यावेळी प्रविष्टव्होल्टेज हे येथे ० ७ व्होल्ट आहेआणि येथे ० ६५ व्होल्ट आहे म्हणजेच १ ३५ म्हणजेच VB4 ते आवश्यक आहे आणि वजा येथील संपृक्तताव्होल्टेज ० १ व्होल्टम्हणजे १ २५ व्होल्टहे ते व्होल्टेज आहे जे तुम्ही या ब्रेक पॉईंट B ला पाहू शकता हे स्पष्ट आहे का तर हा II विभाग आहे हे कसे परिभाषित केले जाऊ शकते ठीक आहे आता आपण विभाग III पाहूठीक आहे तरविभाग III मध्ये T४ आणि T3 दोन्ही सक्रिय आहेत ठीक आहे तरतुम्ही या विशिष्ट ठिकाणी पहात आहात तर ते दोघेही सक्रीय आहेत तर या बेस इमिटर जंक्शनवरचा रोधक जो h मापदंडसंज्ञेमध्येआहेजो hie म्हणून परिभाषित केला आहेजो तुम्ही rd म्हणून परिभाषित केला आहे बेस इमिटर जंक्शनवरील रोधक विचारात घेतला जाऊ शकतो कारण डायोड रोधकत्या समतेमध्ये आहे ठीक आहे अन्यथा जे h मापदंडाच्याप्रतिरूपणास परिचित आहेत हे दुसरे काही नसून प्रतिरूपणासाठी h मापदंडामधील hie आहे AV ४ Rc ४ Re ।। rd २ ८ AV३ ΔV० ΔVB३ βFRc३ eff rd Rc३ eff rd rdT२ Rc४βF AV३ १ ४ १ १ १ ३ ४ ΔV0 AV ४ ΔVB ४ AV३ ΔVB३ AV AV४ AV३ ६ २ कारण ΔVB४ ΔVB३ C T ३ Vi वरती चालू ० ७५ ० १V तर हा रोधक rd च्या समांतर असेल आणि ज्यामुळे हा गेन Re समांतर rd बनून अंशामध्ये असेल आणि Rc4 छेदामध्ये आहेठीक आहे आणि rd या प्रमाणे १ किलो ओहमच्या क्रमातआहे साहजिकच जितकी जास्त विद्युतधारा वाहीलआपणास विद्युतधारा विरुद्ध व्होल्टेज वक्रमाहित आहेज्यानुसार विद्युतधारेच्या वाढीनुसार rd चे मूल्य कमी होत जाईल तर हे या विशिष्ट मूल्यावर नक्कीच राहणार नाहीपरंतु हळूहळू हा छेदकमी होईलपरंतु आपल्या गणनेसाठीजवळपास गणनाही पुरेसी आहे तर१ किलो ओहम१ किलो ओहम समांतर आहे० ५किलो ओहम आहे आणि आपल्याला या गेनच्याभागातून या भागामधून वजा २ ८ गेनमिळत आहेठीक आहे आता जेव्हा हे प्रवाहित आहे सक्रिय विभागात आहे तेव्हा हे सुद्धा व्होल्टेज गेनप्रदान करीत आहे ठीक आहे तर T3च्या बेसवरती होणाऱ्या व्होल्टेज बदलाच्या संदर्भात ही आउटपुट वरची व्होल्टेज गेनआहे आणि याची गणना बीटा फॉरवर्ड म्हणून केली जाऊ शकते ते म्हणजे पुन्हा हा तुमचा rdआहेबीटा फॉरवर्ड म्हणजे दुसरे काही नसून ती h मापदंडाचीसंज्ञा hfe आहे hfe किंवा विद्युतधारा गेन तो म्हणजे बीटा फॉरवर्ड दिशेने आहे ट्रान्झिस्टरची फॉरवर्ड सक्रिय स्थितीठीक आहे तर त्या वेळी काय घडत आहे तर हे बीटा फॉरवर्ड आणि या विशिष्ट ट्रान्झिस्टरसाठीचा या ठिकाणचा कलेक्टररोधक आणि यावरचा बेस इमीटर रोधक तेथे आहेजो येथे hie किंवा rd आहे जो या मार्गाने आपण दर्शविला आहेस्पष्ट आहे तरहा AV3आहे आता हे Rc३ प्रभावी Rc३ आपण कसे मोजाल तुम्ही रोधकामध्ये हा रोधक डायोड रोधकहा रोधक या बेस इमिटर जंक्शन रोधकावरतीतसेच हा Rc४ भागिले बीटा फॉरवर्ड हा या गणनेसाठी कलेक्टर बाजूचा प्रभावी रोधक जो वजा होतो आणि जर आपण फक्त मूल्ये बदलली तर वजा ३ ४ठीक आहे आणि या सोपानीटप्प्यात येथे गेन फॉरवर्ड येथून डेल्टा VB४ च्या बदलापासून येत आहेआणि बदल या पासून येत आहे बरोबर आणि हा डेल्टा VB४ आणि डेल्टा VB३आहे येथील बदल आणि येथील बदल इमिटर फॉलोवरमुळे सारखाच आहे त्याप्रकारे तुम्ही पाहू शकता जो काही बदल होईल तोच बदल येथे होईल

तर प्रभावी गेनम्हणजे या दोघांची बेरीज आणि आपणास जवळपास वजा ६ २ इतका स्लोप मिळेलअर्थातच जो नक्कीच वाढतो जेव्हा जास्तीत जास्त विद्युतधारा वाहते त्यामधून वाहते ठीक आहे तरअशा प्रकारे तिसरा विभाग घडतो आणि T3संतृप्त होतोहा विशिष्ट ट्रान्झिस्टरजेव्हा हे व्होल्टेज ० ७५ व्होल्टपर्यंत पोहोचते तेव्हा संतृप्त होतोठीक आहे ७५ व्होल्ट आहेहे T४ ० ७५ ० ७ पूर्वी संतृप्त होतेआणि प्रविष्टबाजूला वजा ० १ हे ते व्होल्टेज आहे जे तुम्ही पाहाल येथे १ ३५ व्होल्ट आहेठीक आहे ३५ व्होल्ट आहे जे तुम्ही प्रविष्टबाजूकडून पाहत आहात VB४ च्या बाजूकडून ते १ ४५ आहेठीक आहे तर हा बिंदू C आहेजो अशा प्रकारे परिभाषित केला आहे तर Vi अजूनही वाढत आहे काय होईल आता T४ देखील संपृक्ततेत जाईल आणि ते असे व्होल्टेज आहे त्या प्रकारचे व्होल्टेज हे २ गुणिले ० ७५ वजा ० १ ते त्या वेळी Vi असेल आणि त्यास संबंधित Vo 0 १ व्होल्ट असेल आणि जर तुम्ही व्होल्टेज वाढवत रहाल तर काय होईल हे ट्रान्झिस्टर कार्यरत असेल हे या दिशेने विद्युतधारा पाठवत असेलते उलट दिशेने कार्य करेल हे इमीटर कलेक्टरचे कार्य करेल आणि हे कलेक्टर इमीटरचे कार्य करेल आणि विद्युतधारा दुसऱ्या दिशेने जात असेल बरोबरआणि त्यासाठी इन्व्हर्स बीटा खूपच लहान मूल्य असेल ठीक आहे T ४ T३ जेVi वर संतृप्त होते २ x ० ७५ - ० १ V V0 ० १ V तर जर तुम्ही आता या संपूर्ण क्रियेकडे पहात असाल तर हा विभाग I आणि विभाग IV आहे ठीक आहे आणि हा विभाग I आहे आणि विभाग IV मध्ये आपण काय पाहतो हा T४ कसा प्रवाहित होतो तरया विभाग I मध्येआपण आधीच पाहिले आहे की T४ बंद आहेजेव्हा T४ बंद असतो हे संबंधित उच्च असते तुम्हाला माहीत आहेहा ट्रान्झिस्टरचालू करून आणि हे कमी आहेजे विभाग I मध्ये आहे आणि दुसरी स्थिर स्थिती म्हणजे विभाग IVआणि त्या वेळी त्या विशिष्ट परिस्थितीत काय घडत आहेतर विभाग IV मध्ये हे संतृप्ति मध्ये आहे बरोबर तरया वेळी दोन ट्रान्झिस्टर चालू करण्याच्या दृष्टीने हे कमीआहे आणि हे ट्रान्झिस्टर चालू ठेवण्याच्या दृष्टीने हे जास्तआहेठीक आहे तरहा ट्रान्झिस्टरचालू आहे तर० ७५ व्होल्टयेथे ० २ व्होल्ट० ९५ जे हे ट्रान्झिस्टर आणि डायोड दोन्ही एकत्र चालविण्यास पुरेसे नाहीत्यामुळे हे ट्रान्झिस्टर बंद होईल ठीक आहे तरत्या बाबतीतत्या दृष्टीकोनातून ते जेव्हा एक कमीअसतो दुसरा उच्चअसतो पुढे जेव्हा एक उच्च असतो दुसरा कमी असतो तर त्या दृष्टीने ते कलाबाह्यआहेत म्हणूनच त्याला फेज स्प्लिटर म्हणतात आणि आम्ही या विशिष्ट विभागामध्ये आधीच स्पष्टपणे नमूद केले आहेहे T२ आणि T३ हे दोघेही सक्रिय आहेतज्यासाठी दोन्ही ट्रान्झिस्टरआणि डायोड चालू असताना तेथे ५ व्होल्टपासून ग्राउंडपर्यंत एक मार्ग आहे आणि तेथेयेथील रोधकआपल्याला त्याचे काही मर्यादित मूल्य बनविणे आवश्यक आहेआपण ते ० बनवू शकत नाही कारण अन्यथातुम्हाला माहिती आहेविद्युतधारा मोठ्या प्रमाणात वाहील आणि ऊर्जेचा अपव्यय होईल ठीक आहे आता आपण एक प्रयोग पाहू म्हणून मी म्हणालो की मापदंड अंदाजे मूल्य होते म्हणून जर तुम्ही कोणत्याही प्रमाणित उत्पादकाच्या माहिती पत्रकावर नजर टाकली तर आपल्याला दिसेल की TTL गेट इन्व्हर्टर७४समजा ०४ वेगवेगळे मापदंड कोणते आहेत ते कसे निर्दिष्ट केले गेले आहेतठीक आहे तरआपण आधीपासूनच या संज्ञाशी परिचित आहोत जसे कि VIH VIL आणि अशाच काही VIH हे प्रविष्ट बाजूवरील किमान व्होल्टेज आहे जे उच्चमानले जातेठीक आहे त्यावरील कोणतेही व्होल्टेज उच्चमानले जाते म्हणजे त्यामध्ये कोणतीही समस्या नाही ठीक आहे तर जर आपण या पूर्वीच्या गोष्टीकडे मागे पाहिले तर वेगवेगळ्या उत्पादकांच्या मते VIH ठराविक लोडिंग आणि सर्व विचारात घेतल्यासतर किमान मूल्य २ व्होल्ट मानले जाते ठीक आहे म्हणून प्रविष्ट बाजूला जेव्हा ते २ व्होल्ट आणि वरती असेल बरोबर ते सुरक्षित मानले जाते इनपुट उच्च मानले जातेम्हणजेचते आउटपुट निर्माण करेल जे कमी आहेठीक आहे त्याचप्रमाणे VIL इनपुट प्रविष्ट व्होल्टेजचे कमाल मूल्य जे कमीसमजले जातेत्यापेक्षा कमी कोणतेही व्होल्टेज कमी मानले जाईल म्हणून जर आपण या मूल्याकडे परत पाहिले तर 0 ८ येथे कुठेतरी आहे0 ८ येथे कुठेतरी आहेबरोबर आहे तर माफ करा0 ८ येथे कुठेतरी आहे तरत्यावेळी आउटपुट येथे कुठेतरी आहे ठीक आहे तर त्यापेक्षा कमी व्होल्टेजला लॉजिक कमी म्हणून समजले जाते ठीक आहे त्याचप्रमाणे VOH VOL या सर्व संज्ञा आपण आधी परिभाषित केल्या आहेत आणि ही संबंधित मूल्ये आहेत जे उत्पादक आपणास देईल आणि तेथून आपण काय करू शकतोआपण परिभाषेनुसार ध्वनी मर्यादा कमी आणि ध्वनी मर्यादा उच्च पर्यंत पोहचू शकतो जे आपण पहिल्या वर्गात आणि त्यानंतरच्या वर्गांमध्ये चर्चिले आहे आणि त्यापासून आपण पाहू शकतो कि TTL साठी मूल्ये० ४ व्होल्ट आणि ० ४ व्होल्ट आहेत ठीक आहे हे उत्पादकांच्या माहिती पुस्तकानुसार आहे NML VIL - VOL ० ८- ० ४V NMH VOH - VIH २ ४- २ ० ४V याव्यतिरिक्त आपण या भिन्न प्रकरणांसाठी संबंधित विद्युतधारांची मूल्ये पाहू शकताआणि अशाच एका गणनेसाठी आपण येथे अशी गोष्ट शोधू शकतो जी येथे आपण गणना शोधण्यासाठी पाहू शकतोहे असे आहे जेथे आपण हे पाहू शकता टोटेम पोल आउटपुट आणि सारखेच गेट्स आपण आउटपुटला जोडले आहेतठीक आहे तर IOL ठीक आहे आता जेव्हा आपण याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला विद्युतधारेचे हे चिन्ह माहित आहेम्हणून कोणतीही विद्युतधारा जी येथे प्रवेश करते ती धनसमजली जाते आणि बाहेर पडणारी विद्युतधारा ऋणमानली जाते तर IOH ही एक विद्युतधारा आहे जी आपण पाहू शकता बरोबरजी धनमानली जाते तरकेवळ IOL ने प्रारंभ करूयाकारण या उदाहरणात IOL तेथे आहे तर IOL जेव्हा आउटपुटकमी होते तेव्हा विद्युतधारा कमीहोते तर कमी होणारी विद्युतधारा IOL १६ मिलिअम्पियर आहे तरती किमान विद्युतधारा आहे जी तो कमी करू शकतो ठीक आहे तर ते आहे आणि हे त्यात प्रवेश करत आहे म्हणूनच ते धन आहे ठीक आहे तरहे १६ मिलिअम्पियर आहे आणि सारख्याच भारासाठीसर्किट तेथे आहे तर IIL जी त्यातून बाहेर येत आहेत्याद्वारे दिलेल्या विनिर्देश नुसार संबंधित मूल्य किती आहे ते वजा १ ६ आहे कारण त्यातून बाहेर पडत आहेआणि येथे येत आहेठीक आहे तर असे किती भारयाकडून चालविले जातील तर हे IOL गुणिले IIL आहे ठीक आहे आणि दुसरे प्रकरण घडते जेव्हा हे बंद असते आणि हे चालू असते आणि विद्युतधारा या दिशेने जात असेल आणि हे व्युत्क्रम स्थितीतअसेल हे आपल्याला माहित आहे की ही या दिशेने जात आहे व्युत्क्रम स्थिती तरत्यावेळी भाराच्या बाजूने असणारी विद्युतधारा म्हणजेच तुमचा IIH ४० मायक्रो एम्पियरच्या क्रमवारीत आहे ट्रान्झिस्टरव्युत्क्रम स्थितीमध्ये कार्यरत असताना जाणारी विद्युतधारा म्हणजेच T४ ची बीटा IB आहेठीक आहे आणि संबंधित IOH जी येथून येत आहे जी त्या प्रकरणात IOH आहे बरोबरसंबंधित IIH साठी ठीक आहे तर मूल्य काय आहे ती वजा ० ४ मिलीएम्पियरदिली आहेठीक आहे तर ती पुन्हा बाहेर जात आहे म्हणूनच ऋण समज आहे म्हणजे ऋण चिन्ह आहे तरअसे किती गेट चालविले जाऊ शकतात तर आपण पुन्हा हे गुणोत्तर योग्य प्रकारे घ्या आणि परिमाण या दोन संख्येपेक्षा कमी केले जाईल आणि असे घडले की सर्किट ज्या प्रकारे उत्पादकाने तयार केले आहे तो दोन्ही बाबतीत १० आहे आणि या विशिष्ट गेटसाठी ऊर्जा अपव्यय १० मिली वॅटआहे फॅन आऊट लोवर ।IOHIIH। ।IOLIIL। १० दुसरा महत्त्वपूर्ण मापदंड म्हणजे प्रसार विलंब तरप्रसार विलंबउच्च कमी ते उच्च ठीक आहे तुम्ही मूल्यपाहू शकता १२ नॅनो सेकंद२२ नॅनो सेकंद ते लोडींग वरती अवलंबून असतेठीक आहेजितका जास्त भारतितके जास्त कॅपेसिटर समांतर येत राहतील आणि अधिक वेळ लागेल ठीक आहे आणि दुसरे कारण ज्यामुळे कमीते उच्च हे उच्च ते कमी जास्त असते ज्याची आपण आधी चर्चा केली आहे ते संपृक्ततेतून बाहेर आणण्यासाठी लागणारा वेळ आहेजो संपृक्ततेपासून संपृक्तते कट ऑफ मध्ये येणाऱ्या ट्रान्झिस्टरमध्ये जास्त असतो प्रभार पुनर्वितरण आवश्यक आहे tP मध्ये उच्च ते कमीप्रकरणात जेव्हा तुम्हाला एक प्रकरण मिळाले आहेजे तुलनेने कमी असतेआणि हे काही विशिष्ट परिस्थितीत मोजले जाते ठीक आहे आता TTL उघडा कलेक्टर ते कसे कार्य करते तर TTL उघडा कलेक्टरमध्येटोटेम पोलमधील शेवटचा टप्पा आपल्याकडे कोणताही रोधक नाही ठीक आहे तर हे उघडे राहील तर हे कार्य करण्यासाठी आपल्याला त्यास बाह्य रोधक जोडणे आवश्यक आहे ठीक आहे तर त्याद्वारे हा बाह्य रोधक आहे तर याला पुल अप रोधक असेही म्हणतातठीक आहे आता या रोधकात बदल करून आपण विद्युतधारेचे प्रमाण बदलू शकतो आणि जर समजा तुम्ही जोडणी करत असालयेथील प्रकाशोत्सर्गीडायोड ज्यास अधिक विद्युतधारा आवश्यक असते आणि तो प्रकाशित होण्यासाठी संबंधित रोधकमूल्य येथे निश्चित करता येईल तर त्याबद्दल ही एक चांगली गोष्ट आहे आणि उघडा कलेक्टरसंरचनेचा दुसरा पैलू म्हणजे आपण असे दोन गेट जोडले तरहे एक गेटआहे बरोबर आणि तेथे दुसरे गेट आहे आणि तुम्ही हे दोन आउटपुट ANDजोडणीद्वारे जोडत आहात म्हणून जर आपण एकत्र विश्लेषण केले तर आपण पहाल की ते एक वायर्ड AND जोडणी देईल तर असे आणखी दोन गेट तिथे उजवीकडे आहेत आणि तुम्ही येथे फक्त जोडणी करा यामुळे ते आपल्याला एक वायर्ड AND जोडणी देईल जी सुद्धा काही प्रकरणांमध्ये उपयुक्त आहे तर उघडा कलेक्टर संरचनेबद्दल ही एक महत्त्वाची बाब आहे TTL चा आणखी एक उपयोग आहे ज्याची आपण चर्चा यापूर्वी ट्रिस्टेटस्थितीच्या बाबतीत केली आहे तर ट्रिस्टेटमध्ये म्हणजेच आउटपुट विद्युतधारा प्रवाहित करण्यास सक्षम नाहीत्याचबरोबर विद्युतधारा प्रवाहित करण्यास सक्षम नाही ठीक आहे तर त्याला ट्राय स्टेटेडचा प्रकार म्हणतात ठीक आहे तर ना उच्च किंवा ना कमी हे विद्युतदृष्ट्या विभक्तआहे तरजेव्हा हे लॉजिक कमीअसेल ० व्होल्ट किंवा असे काही तेव्हा काय होईल या विशिष्ट प्रकरणात आपण पहा यापैकी कोणत्याही प्रकरणातयापैकी कोणत्याही प्रकरणात हा विशिष्ट ट्रान्झिस्टरअसेल ही विद्युतधारा या दिशेने प्रवाहित केली जाईल तर हे ट्रान्झिस्टर बंद होईल ठीक आहे तर हा ट्रान्झिस्टर बंद आहे तर त्या वेळेस हे उच्च होऊ शकते यापूर्वी सामान्य प्रक्रियेमध्ये बरोबरपरंतु आपणास माहित असलेला हा डायोड जो व्होल्टेज ० ७ व्होल्टला मर्यादित ठेवतो आणि येथे ० व्होल्ट जे ते दोन्ही चालू ठेवण्यासाठी पुरेसे नाही ज्यासाठी हा ट्रान्झिस्टर देखील आहे तर ते दोघेही बंद आहेत तर सक्षम ० आहे हे दोन्ही टोटेम पोल आउटपुटमध्ये बंद आहेत तर ते जेव्हा उच्चअसेल तेव्हाच ते इन्व्हर्टरचे सामान्य कार्य करतेठीक आहे तर हे ट्राय स्टेटेड TTL आहेजे बर्याच सर्किटमध्येदेखील उपयुक्त आहे तर आपण पाहूया तुम्हाला TTL NAND गेटमाहीत आहेततुम्ही आधीच पाहिले आहेत ठीक आहे तर TTL NOR गेट जर तुम्ही निर्मात्यांचे तपशील पाहिले तर म्हणून मी टेक्सास इन्स्ट्रुमेंटपासून SN ७४०२ तांत्रिक दस्तऐवज घेतले आहे तरआपण येथे काय पाहाल हे दोन प्रविष्टटप्पे समांतर आहेत आणि हे दोन फेज स्प्लिटर समांतर आहेत आणि टोटेम पोलविभाग सामाईक आहे आणि NAND गेटअर्थातच हा बहुमापक NAND गेट आहे तरअशा प्रकारे TTL NAND गेट्सआणि NOR गेट्स बनविले जातात आणि प्रक्रिया माहीत आहे आणि या प्रकरणांमध्ये आपण पाहू शकाल येथे प्रविष्टडायोड आहे जे प्रत्यक्षात तुम्हाला माहीत असलेल्या पारेषण तारमार्ग पारेषण अडचणी समाप्ती टोकाच्याअडचणी यामुळे होणाऱ्या नादनासप्रतिबंध करते जेव्हा तुम्ही त्यास उच्च पासून कमी पर्यंत घेत असाल बरोबरतर कदाचित ते नादनकरत नसेल तर हे डायोड प्रत्यक्षात जेव्हा या विशिष्ट गोष्टीस पुरेसे कमी करतात तेव्हा तर ते प्रवाहित होते आणि ते उर्जा दूर करते तर ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला प्रायोगिक बाबतीत म्हणून माहित असणे आवश्यक आहे आणि आजच्या वर्गात मी येथे उल्लेख करू इच्छित असलेला शेवटचा विषय आहे TTL संरचनेमधील स्कॉटकी डायोडचा वापर तुम्हाला माहित आहे स्कॉटकी डायोड हे धातू अर्धवाहक जंक्शनआहे आणि ते कट इन व्होल्टेज ० ५ व्होल्टच्या श्रेणीत प्रदान करू शकते तरहा चापआहेयाचा वापर ट्रान्झिस्टरच्या बेस आणि कलेक्टरमध्ये केला जातो आणिहा ट्रान्झिस्टर यामुळे हे व्होल्टेज ० ३५ व्होल्टला मर्यादित केले जाते जर तुम्ही घेतले जर आपण त्या पद्धतीने उत्पादन केले तर आणि हे आपले ० ४ व्होल्ट किंवा इतके आहे जे हे संपृक्ततेत जाण्यापासून प्रतिबंधित करते असे म्हणू तर ठीक आहे तर संपृक्तता कमी करा जे या अर्थाने उपयुक्त आहे की ते त्याला संपृक्ततेतून बाहेर आणण्यास मदत करते वेळ उघडझाप गती वाढते तर ही एक महत्वाची गोष्ट आहे जिथे सर्व ट्रान्झिस्टरजे संपृक्तहोतात असे समजले जाते बरोबर ते स्कॉटकी डायोड वापरुन बदलले जातात ठीक आहे तर हे पुन्हा माहिती पुस्तकातूनमधून घेतलेले ७४S०० आहे तर तुम्ही हे पहा स्कॉट्की डायोड द्वारे ट्रॉझिस्टर बदलले आहेतठीक आहे याव्यतिरिक्त येथे आपण जे पहात आहात हे तेच आहे जे की यापूर्वी होते तिथे फक्त एक रोधकहोता आता तिथे या T४ पासून एक सक्रिय पुल डाउन आहे म्हणूनचहे संपृक्ततेतून बाहेर पडताना या बेस इमिटर जंक्शनवरूनप्रभारघेण्यास मदत करते म्हणजेच ज्या पण पातळीवर ते संपृक्ततेत जाते आणि इथली दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण पहात आहात ती येथे एक डार्लिंग्टन जोडी संरचना आहे आणि आपल्याला येथे डायोडची आवश्यकता नाही कारण तेथे अशा दोन गोष्टी आहेत तर ते मोठ्या प्रमाणात विद्युतधारा उपलब्ध करण्यास देखील मदत करते तरही येथील संरचना स्कॉट्की क्लॅम्पेड ट्रान्झिस्टर सोबत एकत्रितपणे संपूर्णपणे उघडझाप गती वाढवते आणि येथे आपणास मिळणारी उघडझाप गती चाचणी स्थितीनुसार ३ ते ४ ५ नॅनो सेकंदच्या प्रमाणात आहे आणि ते संक्रमणाचा वेग वाढविण्यासाठी खूप उपयुक्त आहे तरशेवटी निष्कर्ष काढायचा झाला तरआज आपण काय पाहिले आहे TTL हस्तांतरण वैशिष्ट्ये ते कसे कार्य करते ४ भिन्न विभाग ते कार्य कसे करते आणि त्याचे भिन्न कार्यदर्शी मापदंड आपण पाहिले आहे की मल्टी इमिटर इनपुटमधून TTL NAND गेट प्राप्त केले जाते तर NOR गेटहे प्रविष्ट ट्रान्झिस्टर आणि फेज स्प्लिटर्सच्या समांतर जोडणीद्वारे प्राप्त केले जाते उघडा कलेक्टरसंरचना आपण पाहिले आहे की त्यासाठी बाह्य पुल अप रोधक आवश्यक आहेआणि ते वायर्ड AND संरचनेसाठी देखील वापरले जाऊ शकते TTL ट्रिस्टेट आपण पाहिले आहे की जेव्हा ते अक्षम होतेतेव्हा ना कोणतेही आउटपुट ना टोटेम पोलसंरचनेमधील कोणताही प्राप्त ट्रान्झिस्टर चालू होतो आणि स्कॉटकी TTLट्रान्झिस्टरला अशा परिस्थितीत जाऊ देत नाही हे फक्त संतृप्ति कमी करते जे उघडझाप गती वाढवते